या दुसर्या भागात आपण इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपी पाहणार आहोत जे मायक्रो स्ट्रक्चरल कॅरॅक्टरायझेशनसाठी खरोखरच सर्वात शक्तिशाली तंत्रांपैकी एक आहे जरी ते खरोखरच प्रमाण ठरवण्यास अधिक सक्षम असले तरी मला वाटते की कॉम्पॅक्ट एक्स रे डिफ्रॅक्शन आणि थर्मो ग्रॅव्हिमेट्रिक विश्लेषण आपल्याकडे आहे ज्याबद्दल बोलले नाही ते प्रमाणीकरणासाठी खूप चांगले आहेत तर इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपी अधिक दृश्यमान आहे हे तुम्हाला गोष्टींची एकंदर कल्पना देते परंतु प्रमाणीकरण अधिक अवघड आहे म्हणून आपण प्रामुख्याने एस ई एम इमेजिंग मोड हायड्रेशन थांबवणे आणि विशेषतः पॉलिशिंगबद्दल बोलणार आहोत जी सर्वात महत्वाची गोष्ट आहे आणि आपण काही उदाहरणे पाहू आणि शेवटी मी फक्त ट्रान्समिशनची दोन उदाहरणे दाखवणार आहे इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपी हे एक अतिशय शक्तिशाली तंत्र आहे परंतु अशक्त मनाच्या लोकांसाठी नाही कारण इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपी प्रसारित करण्यात तुम्हाला खरोखर सहा महिने ते एक वर्ष लागतील जे बहुतेक अभ्यासांसाठी व्यावहारिक नाही तर इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपीमध्ये काय घडत आहे ते येणारे इलेक्ट्रॉन आणि सॅम्पल यांच्यातील परस्परसंवादावर अवलंबून असते तर हे वरील चित्रात दाखवले आहे आपल्याकडे येणार्या इलेक्ट्रॉन्सचा हा किरण आहे आणि नंतर ते नमुन्यातील पदार्थाशी संवाद साधतात ज्याला इंटरॅक्शन व्हॉल्यूम म्हणतात ज्याचा आकार काही मायक्रॉनपेक्षा जास्त आहे आणि येथे आपण मोंटे कार्लो सिम्युलेशन मधून पाहू शकतो आणि वेगवेगळ्या इलेक्ट्रॉन्सच्या ट्रॅजेक्टोरीजसह आणि आपण वापरत असलेल्या वेगवेगळ्या सिग्नलमध्ये भिन्न वैशिष्ट्ये आहेत म्हणूनआपण एस ई एम मध्ये वापरत असलेले मुख्य तीन सिग्नल आहेत सर्व प्रथम सेकंडरी इलेक्ट्रॉन जे पृष्ठभागाच्या अगदी जवळ असलेल्या अगदी लहान भागातून येतात कारण त्यांच्याकडे खूप कमी ऊर्जा असते त्यामुळे सर्वत्र निर्माण होणारे सर्व सेकंडरी इलेक्ट्रॉन अधिक खोलीवर ते नमुन्यातून सुटत नाहीत इतकेच मग आपल्याकडे मागे विखुरलेले इलेक्ट्रॉन आहेत ज्यांची खोली थोडी मोठी आहे परंतु तरीही ते अगदी अरुंद भागात केंद्रित आहेत आणि शेवटी आपल्याकडे वैशिष्ट्यपूर्ण क्ष किरण आहेत जे या संपूर्ण व्हॉल्यूममधून येथे येतात आणि तिथेच आपल्याला सर्वात जास्त समस्या आहे आपण अनेक मायक्रॉनचा हा आवाज वाजवताना पाहिले तर आपण यापैकी प्रत्येकाकडे वळवून पाहू आणि आपण त्यांच्याशी काय करू शकतो आता सर्व प्रथम सेकंडरी इलेक्ट्रॉन हे अणूंच्या बाहेरील थरातील इलेक्ट्रॉन आहेत जे नमुन्यातून बाहेर काढले गेले आहेत आता त्यांच्याकडे कमी ऊर्जा आहे आणि त्यांच्याकडे कमी उर्जा असल्यामुळे तुम्ही त्यांना एका डिटेक्टरने गोळा करू शकता ज्यामध्ये थोडाशी पॉसिटीव्ह बायस आहे की ज्यामुळे आपल्याला छायाविरहित प्रतिमा मिळतात आता सावलीविरहित प्रतिमा ही प्रत्यक्षात आपण पाहायचो तशीच आहे कारण आपल्याला सावल्या आहेत हे माहीत असूनही प्रकाश खूप पसरलेला असू शकतो तुमच्या चेहऱ्याभोवतीचा प्रकाश गोळा करतो आणि केवळ माझ्याकडे तोंड असलेला भाग नाही आणि याचा अर्थ असा होतो की सेकंडरी इलेक्ट्रॉन प्रतिमा आपल्याला खूप आवडतात कारण ते खात्री देतात की आपण त्यापैकी बहुतेकांना सांगू शकतो आणि कदाचित तुम्ही सर्वांनी हे छान मायक्रोग्राफ पाहिले असतील समस्या अशी आहे की वस्तुस्थितीकडे परिमाणात्मक दृष्टीने पाहण्यासाठी हे खरोखर इतके चांगले नाहीत ते खरोखर एक अतिशय गुणात्मक तंत्र आहेत मग आपण सेकंडरी इलेक्ट्रॉन कसे वापरतो सामान्यत आपण भग्न पृष्ठभाग पाहतो हे तयार करणे खूप सोपे आहे आपण फक्त आपल्या सॅम्पलचा एक तुकडा घ्या तो हातोड्याने फोडा थोडासा तुकडा उचलून दुसऱ्याच्या जवळ ठेवा आणि इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप मध्ये ठेवा आणि याचा फायदा आहे आपल्याकडे खूप हाय आहे आणि आपण हायड्रेशन उत्पादनांचे मॉर्फोलॉजी पाहू शकतो आणि ते खूप शक्तिशाली तंत्र असू शकते पण ते प्रातिनिधिक नाही कारण आपण हे फ्रॅक्चर केले आहे आपण फक्त कमकुवत क्षेत्रे पाहत आहोत आपल्याला कोणतेही केमिकल अनालिसिस मिळू शकत नाही त्यामुळे फ्रॅक्चरच्या पृष्ठभागावर कोणत्याही प्रकारच्या केमिकल अनालिसिसवर विश्वास ठेवू नका ते विश्वासार्ह नाही आणि आपण काहीही मोजू शकत नाही तर ही अशी प्रतिमा आहे जी आपल्याला मिळू शकते येथे आपल्याला लवकर हायड्रेशन दरम्यान सिमेंट पेस्टची एक अतिशय सुंदर प्रतिमा दिसते आणि आपण भिन्न हायड्रेट्स पाहू शकतो आपण एट्रिंजाइटचे हे क्रिस्टल पाहू शकतो आपण कॅल्शियम सिलिकेटचे क्रिस्टल्स पाहू शकतो हायड्रेट जे पृष्ठभागावर वाढत आहेत आणि योगायोगाने मला फक्त येथे सूचित करायचे आहे आपण पहाल की पृष्ठभागावर कोणतेही कव्हरेज नाही आणि या एट्रिंजाइट क्रिस्टल्स थेट अॅल्युमिनेट हायड्रेशन त्याचे सल्फेट्स आयन कमी करतात अशा नाहीत आणि त्यातून आपल्याला जे तपशील मिळू शकतात ते आपण स्पष्टपणे पाहू शकतो की हे एट्रिंजाइट क्रिस्टल्स हायड्रेशनमध्ये कोणत्याही प्रकारचा अडथळा आणत नाहीत त्यामुळे साहित्यात लोकप्रिय असलेली ती कल्पना आपण बदलून टाकू शकतो आणि येथे आपण काही प्रतिमा पाहतो जिथे आपण मुख्य हायड्रेशन दरम्यान CSH ची वाढ पाहतो आपण खूप छानपणे पाहू शकतो या CSH क्रिस्टल्स कालांतराने कशा वाढतात आणि हे सर्व खूप चांगले आहे समस्या अशी आहे की आपल्याला माहित आहे की कोणतेही सिमेंट सारखेच पहा जर तुम्ही ते केले असेल तर तुम्हाला ते पुन्हा करण्याची गरज नाही आणि सर्वात जास्त समस्या अशी आहे की तुम्हाला काही दिवस जुना सॅम्पल मिळताच सर्वकाही खरोखरच सारखे दिसते तसेच सर्व काही एकसारखे दिसते आणि एकसारखे नाही कारण समस्या अशी आहे की तुम्ही वैयक्तिक प्रतिमा पाहिल्यास हे सच्छिद्र क्षेत्रांमधील सूक्ष्म संरचना अशुध्द क्षेत्रापेक्षा पूर्णपणे भिन्न आहे त्यामुळे तुम्हाला एका नमुन्यात इतर कोणत्याही नमुन्यात तितकाच फरक असेल तर येथे कथितपणे चार वेगवेगळे सॅम्पल्स आहेत परंतु ते खरोखर भिन्न आहेत की फक्त भिन्नता आहेत किंवा सारखेच आहेत याबद्दल आपण काहीही सांगू शकत नाही त्यांच्यामध्ये एकूण मोठे कण आहेत तर मला असे म्हणायचे आहे की हे खरोखर निरुपयोगी आहे म्हणजे मला माफ करा परंतु हे दररोज एका जर्नलचे संपादक म्हणून होते मी असे बरेच पेपर पाहतो जिथे लोकांनी इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपवर अशी छायाचित्रे काढण्यासाठी वेळ घालवला आहे हा फक्त वेळेचा अपव्यय आहे हा प्रत्येकाच्या वेळेचा अपव्यय आहे तसेच उपकरणांच्या वेळेचा अपव्यय आहे तुमच्या वेळेचा अपव्यय आहे आणि तुमचा पेपर नाकारण्यात माझ्या वेळेचा अपव्यय आहे तर कृपया असे करण्याचा प्रयत्न करु नका आता जेव्हा आपण बॅकस्कॅटर्ड इलेक्ट्रॉन्सकडे जातो आणि येथे काय होते ते म्हणजे येणारे इलेक्ट्रॉन अणूभोवती असलेल्या इलेक्ट्रॉन्सद्वारे विचलित होतात आणि ते परत बाउन्स होतात तुम्ही त्याची कल्पना करू शकता जसे की एखादा बॉल भिंतीवरून परत येत आहे आणि संभाव्यता की इलेक्ट्रॉन्सची संख्या जसजशी वर जाते तसतसे इलेक्ट्रॉन परत जातात आणि अणू बाहेर जातात म्हणजे अणुक्रमांक वाढतो ठीक आहे तर तुमच्याकडे हा अत्यंत उपयुक्त कॉन्ट्रास्ट आहे जो अणु क्रमांकावर अवलंबून असतो ज्याला फेज कॉन्ट्रास्ट म्हणतात आणि आपण वरील प्रमाणेच विशिष्ट प्रतिमा पाहू शकता आणि आपल्याला माहित आहे की हे खूप शक्तिशाली आहे आता आपल्याकडे एक पॉलिश विभाग आहे जो भिन्न अणु क्रमांकांद्वारे कॉन्ट्रास्ट तयार केला जातो म्हणून आपल्याकडे निर्जल टप्पे आहेत ज्यात पाणी नाही जे सर्वात तेजस्वी आहेत नंतर आपल्याकडे कॅल्शियम हायड्रॉक्साईड आहे आणि नंतर इतर हायड्रेट टप्पे आहेत आणि आपण सामान्यतः फरक करू शकत नाही सीएसएच आणि एट्रिंगाईट सारख्या इतर टप्प्यांमधील ते सर्व एकत्र मिसळले जातात परंतु आपण जे पाहू शकतो ते सीएसएच चे अंतर्गत उत्पादन म्हणून ओळखले जाणारे एकसंध प्रदेश आहेत जे मूळ धान्याच्या जागी तयार होतात आणि नंतर प्रदेश बाहेरील उत्पादनाचे जे धान्यांमध्ये तयार होतात तर हे खूप उपयुक्त आहे आपण वेगवेगळ्या टप्प्यांचे आणि अर्थातच छिद्रांचे स्वरूप खूप चांगले पाहू शकतो परंतु पुढील भागात आपण ज्या छिद्रांबद्दल बोलणार आहोत ते फक्त खरोखरच खूप मोठे छिद्र आहेत त्यामुळे सच्छिद्रतेसाठी खूप उपयुक्त आहे आणि आपण वापरत असलेल्या तिसऱ्या तंत्राला वैशिष्ट्यपूर्ण क्ष किरण म्हणतात येथे काय होते की आपल्याकडे एक येणारा इलेक्ट्रॉन आहे जो अणूच्या शेलमधून एक इलेक्ट्रॉन बाहेर काढतो आणि नंतर आपल्याला क्ष किरणांच्या उत्सर्जनासह त्याच्या जागी दुसरा इलेक्ट्रॉन जागा घेतो आणि अर्थातच यामधील ऊर्जा भिन्न असते शेल्सचे परिमाण केले जाते आणि ते अणुक्रमांकावर अवलंबून असते या क्ष किरणाची उर्जा जी अणूची वैशिष्ट्यपूर्ण असते आणि म्हणून जर आपण ठराविक स्पेक्ट्राकडे पाहिले तर आपण वेगवेगळ्या घटकांनुसार वेगवेगळी उच्च पातळी पाहू शकतो मग प्रत्येक टप्प्याचे योगदान कसे ठरवायचे आणि विशेषत हे मिश्रण कुठे आहे तर आपण काही उदाहरणे पाहू मला पर्यावरणीय सूक्ष्मदर्शकाबद्दल एक शब्द सांगायचा आहे कारण बरेच लोक म्हणतात "अरे हा एक उपाय आहे जो आपण हायड्रेशन इन सीटू पाहू शकतो" नाही तुम्ही करू शकत नाही सर्वप्रथम इलेक्ट्रॉन पाण्यातून जात नाहीत म्हणजे ते कदाचित एका मायक्रॉनच्या पातळीवर जातात त्यामुळे जर तुमच्या नमुन्यावर तुम्हाला कोणतेही पाणी मिळाले असेल तर ते फक्त पाण्यावरून उसळणार आहेत आणि तुम्हाला पाण्याचा पृष्ठभाग पहायला मिळेल जो फारसा मनोरंजक नाही तर लोक जे म्हणतात ते या इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपमध्ये खूप चांगले आहे आपण पाणी घट्ट करू शकता आणि नंतर आपण ते काढू शकता बरं तुम्ही ते करू शकता परंतु मुद्दा असा आहे की जेव्हा पर्यावरणीय इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकामध्ये पाण्याचे संक्षेपण अत्यंत कमी तापमानात होते त्यामुळे पाणी केवळ तेव्हाच असते जेव्हा तापमान खूप कमी असते आणि हायड्रेशन खरोखरच जात नाही दुसरे म्हणजे तुम्ही तेथे पाणी टाकत आहात मग तुम्ही ते काढून टाकत आहात ही वास्तववादी हायड्रेशन स्थिती नाही त्यामुळे सिमेंटेशन मटेरियलसाठी पर्यावरणीय सूक्ष्मदर्शकाचा वापर खरोखरच तुम्हाला माहीत आहे मला वाटते की ते खूप मर्यादित आहे कदाचित ते उपयुक्त असेल जेथे तुमच्याकडे पॉलिमर जोडण्यासारखे किंवा असे काहीतरी असेल परंतु अन्यथा मी त्याची शिफारस करत नाही आजकाल पारंपारिक SEMS वर देखील तुमच्याकडे कमी व्हॅक्यूमसाठी बरेच पर्याय आहेत तुम्ही अनकोटेड सॅम्पल्स देखील पाहू शकता आणि विशेषतः वरील चित्र पाहिल्यास जे मी 1981 मध्ये माझ्या पीएचडी थीसिसमध्ये घेतले होते ते पूर्णपणे पारंपारिक SEM उच्च पातळीवर घेतले गेले होते व्हॅक्यूम गोल्ड कोटेड हे माझ्या विद्यार्थिनी एमिली बारझानीने घेतलेले चित्र आहे जे कमी व्होल्टेज नो कोटिंगवर केले गेले आहे आता मुळात तुम्ही तीच गोष्ट पाहत आहात तुम्हाला हे माहित आहे ते C S H आहे आणि उच्च व्हॅक्यूम आणि सोन्याच्या लेपच्या या स्थितीनेही ती रचना पूर्णपणे बदललेली नाही म्हणून जेव्हा लोक म्हणतात तेव्हा घाबरू नका "अरे तुम्हाला तिथे पाणी मिळाले आहे होय तुम्हाला त्यावरील लेपची काळजी घ्यावी लागेल परंतु तुम्ही ते करू शकता आणि वर आपण हायड्रेशन थांबवण्याच्या विविध पद्धतींसाठी काही उदाहरणे पाहतो म्हणून शीर्षस्थानी आपल्याकडे फ्रीझ ड्रायिंगचे उदाहरण आहे आणि नंतर आपल्याकडे एक उदाहरण आहे जिथे आपण आयसोप्रोपॅनॉलसह पाहिले आहे हे पावडरने केले आहे म्हणून ते केले गेले आहे द्रुत फ्लाइट फिल्टरेशनसह आणि मुळात तुम्हाला काही फरक दिसत नाही दोन नमुन्यांमध्ये ते जवळजवळ सारखेच आहेत तर या दोन्ही इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपीसाठी अतिशय चांगल्या पद्धती आहेत त्यांचा प्रतिमांवर थोडासा प्रभाव पडतो अर्थातच ते क्ष किरणांच्या विवर्तनावर परिणाम करतात ज्याबद्दल आपण आत्ताच बोललो आहोत परंतु आपण येथे चिंतित आहोत असे नाही आणि वरील चित्रात जसे की आपण एट्रिंगाइट क्रिस्टल्स पाहू शकतो त्या यापुढे स्फटिकासारखे राहणार नाहीत क्ष किरण विवर्तनात दिसत नाही परंतु आकारविज्ञानात ते प्रभावित होत नाही मी म्हटल्याप्रमाणे ओव्हन कोरडे करू नका कारण ओव्हन कोरडे आहे ते संपूर्ण विचित्र दिसते मला माफ करा माझ्याकडे ओव्हन ड्राईड च्या सॅम्पल चे चित्र नाही मी खूप पूर्वी एक करायला हवे होते पण मला ते आता मिळालेले नाही आणि मला साहजिकच ते पुन्हा घ्यावे लागेल तर दुसरी गोष्ट कोटिंग आहे आता जर तुम्ही सावधगिरी बाळगली नाही तर कोटिंग नीट न केल्याने तुमच्या नमुन्याचे बरेच नुकसान होऊ शकते म्हणून यालाच खराब कोटिंग म्हणतात पण जर तुम्ही कार्बनचे चांगले कोटिंग केले तर तुम्ही वरील चित्रात पाहू शकता की आपण जतन केले आहे सुईची रचना खूप चांगली आहे आणि अशी काही उदाहरणे आहेत ज्यात कोटिंग आणि ऑस्मिअम कोटिंग नाही हे सर्व काही समान आहे म्हणून तुम्हाला माहित आहे की तुम्ही गोष्टी चांगल्या प्रकारे केल्या तर तुम्ही हायड्रेटचे मॉर्फोलॉजी जतन करू शकता तर आता आपण पॉलिशिंगकडे लक्ष देणार आहोत कारण मला आशा आहे की मी तुम्हाला खात्री पटवून दिली आहे की बॅकस्कॅटर इलेक्ट्रॉन इमेजिंग हे आतापर्यंतचे सर्वात उपयुक्त तंत्र आहे परंतु हे बॅकस्कॅटर इलेक्ट्रॉन मिळविण्यासाठी आपल्याकडे उत्तम प्रकारे पॉलिश केलेला सॅम्पल असणे ही खरोखरच महत्त्वाची अट आहे आणि बहुतेक पॉलिशिंग मशीन चांगले काम करू शकतात परंतु पाणी वापरत नाहीत असे दिसते की तुमच्याकडे सिमेंट आहे ज्याची पाण्याबरोबर अभिक्रिया होत आहे अर्थात जर तुम्ही पॉलिशिंग करताना पाणी वापरणार असाल तर तुम्ही सर्व काही नष्ट करणार आहात परंतु मी दररोज लोकांशी बोलतो आणि ते म्हणतात मला चांगले पॉलिशिंग का मिळत नाही मग आपल्याला आढळले की ते पाण्याने पॉलिश करत आहेत कारण त्यांनी ते भूगर्भशास्त्र प्रयोगशाळेत किंवा धातूंच्या प्रयोगशाळेत नेले आहे आणि जर तुम्ही खडक किंवा धातू पाहत असाल तर तुम्हाला पाण्याची काळजी वाटत नाही म्हणून पाणी स्टॅंडर्ड प्रक्रिया आहे आता सामान्यतः आपण जे वापरतो ते डिओडोराईजपेट्रोल आहे कारण आपल्याला आढळले की हे एक चांगले वंगण आहे जे पाणी उचलत नाही इथेनॉल सारख्या इतर अनेक स्नेहकांची समस्या अशी आहे की जर तुमच्याकडे ते प्रयोगशाळेत पडलेले असेल तर ते पाणी उचलेल आणि मग तीच गोष्ट आहे ती तुमचा सॅम्पल त्याच प्रकारे नष्ट करेल आणि तुमच्याकडे पॉलिशिंग डिस्क आहे तुम्ही एकतर तुमच्याकडे वेगळी डिस्क आहे किंवा तुम्ही वेगवेगळ्या टप्प्यांदरम्यान खूप काळजीपूर्वक धुवा आणि मग तुम्ही वेगवेगळ्या डायमंड स्प्रे वापरता वरील प्रतिमेत आपण जे लक्ष्य ठेवत आहोत ते म्हणजे बॅकस्कॅटर्ड इलेक्ट्रॉन मोडमध्ये आपण वेगवेगळ्या टप्प्यांमधील छान कॉन्ट्रास्ट पाहू शकतो आपण कॅल्शियम हायड्रॉक्साईडचे क्षेत्र पाहू शकतो आणि ते तपासण्यासाठी आपण सेकंडरी इलेक्ट्रॉन मोडमध्ये जाऊ शकतो आणि सेकंडरी इलेक्ट्रॉन मोडमध्ये आपण पाहू शकता की काही लहान छिद्र आहेत जे आपल्याकडे नेहमीच असतील एक अतिशय बारीक स्क्रॅच आहे पण ते ठीक आहे आणि काहीवेळा तुम्हाला धुळीचे कण देखील दिसू शकतात त्याबद्दल तुम्ही काळजी घेतली पाहिजे कारण जर तुम्ही तुमचा सॅम्पल बेंचवर पडून ठेवलात तर त्यावर धुळीचे कण पडतात पण हे खरोखर वाईट नाही याउलट बर्याच लोकांना चांगले पॉलिश केलेला सॅम्पल मिळविण्यात अडचण येते वरील एक अतिशय वैशिष्ट्यपूर्ण पॉलिश सॅम्पल आहे आणि येथे समस्या अशी आहे की सॅम्पल राळने नीट लावलेला नव्हता त्यामुळे टप्पे फाटत आहेत आणि तुमचा शेवट झाला आहे अतिशय खडबडीत पृष्ठभागासह तुम्ही कॅल्शियम हायड्रॉक्साईड ओळखू शकत नाही तुम्ही सिमेंटचे दाणे पाहू शकता परंतु ते खूप खडबडीत आहेत आणि हे कोणत्याही गोष्टीसाठी चांगले नाही येथे एक उदाहरण आहे जिथे आपण पाहतो की बहुतेक हायड्रेट भाग चांगले पॉलिश केलेले आहेत परंतु या सिमेंटच्या दाण्यांवर हल्ला झाला आहे कदाचित ते इथेनॉलसह पॉलिश केले गेले आहे ज्याने पाणी उचलले आहे आपण पहाल की या निर्जल सिमेंटच्या दाण्यांवर खरोखरच जोरदार हल्ला झाला आहे आणि ते खरोखर उपयुक्त नाही जर तुमच्याकडे खूप नवे सॅम्पल्स असतील तर ते खूप आव्हानात्मक असू शकते तुमचे सिमेंटचे दाणे हायड्रेट टप्प्यांपेक्षा खूप कठीण असतील आणि त्यामुळे तुम्हाला हे नुकसान आणि क्रॅक होण्याची प्रवृत्ती असते म्हणून विशेषतः सल्ला दिला जातो की सुमारे एक दिवस सॅम्पल पॉलिश करण्याचा प्रयत्न करू नका हे खरंच खूप वेगळं आहे आणि मग जेव्हा तुम्हाला मॉर्टर आणि कॉंक्रिटमध्ये जायचे असेल तेव्हा ते आणखी कठीण होते कारण आता आपल्याकडे एक अतिशय कठीण एकत्रित आणि मऊ पेस्ट आहे आणि अनेकदा असे होते की तुम्ही खरोखरच सर्व साहित्य फाडून टाकता तर पॉलिशिंगमुळे वेगवेगळ्या कडकपणामुळे अशा प्रकारचे अंतर खरोखरच निर्माण झाले आहे तर मॉर्टर आणि कॉंक्रिटमध्ये आपल्याला समस्या आहे की आपल्याकडे एकत्रित आणि मऊ सिमेंट पेस्टमध्ये खूप भिन्न कडकपणा आहे आणि याचा अर्थ दोन्हीमधील इंटरफेसमध्ये येथे सामग्रीची धूप मिळवणे अगदी सोपे आहे म्हणून आपण त्याबद्दल सावधगिरी बाळगली पाहिजे म्हणून काही टिपा आणि पहिली टीप कदाचित सर्व उपयुक्त नसतील कारण पहिली टीप सांगते की जर तुम्हाला सॅम्पल चांगले पॉलिश करायला शिकायचे असेल तर तुम्हाला अशा एखाद्या व्यक्तीसोबत काम करावे लागेल ज्याला ते काय करत आहेत हे माहित आहे मी उभे राहू शकत नाही वर जाऊन तुम्हाला काय करायचे ते सांगतो तुम्ही जाऊन पुस्तक वाचले तरी त्यातील तुम्हाला काही समजेल पण हे तुम्हाला माहीत आहे की खरोखरच एखाद्यासोबत काम करण्यासारखे काही नाही कारण पॉलिशिंगचा मुद्दा हा आहे की तुम्ही सर्व वेळ काय चालले आहे ते तपासले पाहिजे त्यामुळे स्क्रॅच तपासण्यासाठी तुम्ही ऑप्टिकल मायक्रोस्कोपचा वापर करू शकता तुमच्या नमुन्यासाठी तुम्हाला जास्त धूप नाही इ खरच गतीसाठी आपल्याला रेजिन सह मिक्स करावे लागेल ते खूप महत्वाचे आहे परंतु ते मिळवण्यासाठी तुमच्याकडे एक सॅम्पल असणे आवश्यक आहे सॅम्पल जो आधी साधारणपणे सपाट असतो कारण राळ साधारणपणे तितके आत प्रवेश करत नाही त्यामुळे तुम्ही तुमचा सॅम्पल किंवा काही सॅंडपेपर किंवा काहीतरी किंवा एक चांगला सॉन कट देखील ठीक आहे आणि नंतर रेजिन सह मिक्स करू शकता रेजिन योग्यरित्या कठोर होऊ द्या ही एक सामान्य त्रुटी आहे लोक घाईघाईने गोष्टी करण्याचा प्रयत्न करत आहेत जर तुमच्याकडे व्यवस्थित कडक रेजिन असेल तर साधारणपणे एका आठवड्यासाठी ते सोडावे लागेल जर तुम्हाला खरोखरच घाई असेल तर तुम्ही कदाचित 40 अंशांवर ओव्हनमध्ये ठेवू शकता परंतु अधिक नाही एक सपाट पृष्ठभाग मिळविण्यासाठी काळजीपूर्वक दळणे जेणेकरून आपण जास्त सामग्री काढू नका कारण अन्यथा आपण ते सर्व रेजिन काढून टाकणार आहात आपण वेळ घालवला आणि नंतर साधारणपणे एक मायक्रॉन किंवा चतुर्थांश पर्यंत बारीक ग्रेडमधून प्रगती केली मायक्रॉन परंतु प्रत्येक टप्प्यात तुम्हाला तुमचा सॅम्पल नियमितपणे तपासण्याची आवश्यकता आहे कारण ते असे म्हणतात की अंडर पॉलिशपेक्षा जास्त पॉलिश करणे अगदी सोपे आहे जर तुमच्याकडे पॉलिश कमी असेल तरीही तुम्हाला मागील स्टेजचे ओरखडे दिसतील परंतु जर तुम्ही पॉलिश जास्त केले तर तुम्ही त्या स्थितीत पोहोचाल जिथे मी तुम्हाला खराब पॉलिश दाखवले आहे जिथे सर्व काही बाहेर काढले जाते तर दोन्ही करणे खूप सोपे आहे आणि हीच समस्या आहे आणि एकदा का संपले की तुम्हाला पुन्हा सुरुवात करायची आहे तुम्ही करू शकत नाही असे काहीही नाही तुम्हाला त्या नमुन्याला पुन्हा मिक्स करणे आवश्यक आहे उत्तम गोष्ट म्हणजे नवीन सॅम्पल घेणे प्रत्येक मटेरिअल प्रत्येक मशिन वेगळे असते त्यामुळे तुमच्याकडे स्टँडर्ड प्रोटोकॉल असू शकत नाही म्हणून मी तुम्हाला एक प्रोटोकॉल देऊ शकतो ते खूप चांगले काम करते EPFL मशिनला परवानगी द्या पण ते तुमच्या मशीनमध्ये अॅडजस्ट करावे लागेल आणि मग तुम्हाला कळेल की तुमच्याकडे पेस्ट आहे का ती एक गोष्ट आहे जर तुमच्याकडे मॉर्टर असेल तर ती दुसरी गोष्ट आहे जर तुमच्याकडे नविन सॅम्पल असेल तर ती एक गोष्ट आहे जुना सॅम्पल असेल तर ती दुसरी गोष्ट आहे प्रत्येक गोष्टीबद्दल तुम्हाला विचार करणे आवश्यक आहे जसे की नमुन्यावरील भार काय आहे या सर्व गोष्टी पॉलिश करण्याचा वेग किती आहे हे खूप महत्वाचे आहे तर हे अवघड आहे आणि अनुभवाने शिकण्याचा प्रश्न आहे परंतु सर्वात शेवटी तुम्हाला काय अपेक्षित आहे ते जाणून घ्या म्हणून आपण येथे काही छान मायक्रोग्राफ पाहिले आहेत आणि तुम्हाला आशा आहे की तुमचा सॅम्पल तसा दिसत नसेल तर कदाचित तुमचे पॉलिशिंग आहे कदाचित असे नाही की तुम्हाला हे नवीन चमत्कारी सिमेंट सापडले आहे जे इतर सर्वांपेक्षा वेगळ्या पद्धतीने प्रतिक्रिया देते कदाचित तुम्ही पॉलिशिंग बरोबर केले नाही आणि एकदा तुम्ही पॉलिश केल्यानंतर तुमचे सॅम्पल्स प्रयोगशाळेत पडून राहू देऊ नका कारण ते कार्बोनेट कारण ते धूळ उचलतील आणि मग तुम्ही हा सर्व वेळ पॉलिशिंगसाठी घालवला आणि नंतर तुम्ही ते सोडून देऊन नष्ट कराल त्यामुळे थोडी अक्कल वापरा तर आपल्याला वरील प्रतिमेत छान पॉलिश केलेले सॅम्पल्स मिळाले आहेत आणि नंतर आपण खरोखरच बर्याच गोष्टी पाहू शकतो म्हणून दोन अतिशय सुंदर उदाहरणे मला खूप आवडतात जी दोन सर्वात सामान्य प्रकारचे पूरक सिमेंटीशिअस मटेरियल दर्शवतात तर यामध्ये आपण स्लॅग पाहू शकतो आपण कसे पाहू शकतो उदाहरणार्थ हे अंतर्गत उत्पादन स्लॅगच्या सभोवतालचे हे गडद क्षेत्र ते गडद आहे कारण स्लॅगमध्ये असलेले सर्व मॅग्नेशियम त्याच भागात आहे या फ्लाय ऍशमध्ये आपण फ्लाय ऍशचे सर्व वेगवेगळे कण पाहू शकतो आपण पाहू शकतो की फ्लाय ऍशमध्ये आपल्याला काही कट आणि क्रिस्टलीय हायड्रेट्स आहेत येथे आपल्याला भिन्न रचना इत्यादी मिळाल्या आहेत त्यामुळे आपल्याला बरीच दृश्य माहिती मिळाली आहे परंतु पुन्हा त्याचे प्रमाण निश्चित करणे खरोखरच आव्हानात्मक आहे येथे सिलिका फ्युम आहे अर्थातच सिलिका फ्युम सामान्यत अशा प्रमाणात असेल ज्याचे निराकरण आपण फार चांगले करू शकत नाही परंतु आपण येथे वैयक्तिक अतिशय सूक्ष्म सिलिका फ्युम कण तयार करू शकत नाही निश्चितपणे तुमचा सिलिका फ्युम चांगला विखुरला आहे हे तपासणे खूप उपयुक्त ठरेल कारण सिलिका फ्युमची ही एक मोठी समस्या आहे ज्यामध्ये तुम्हाला खूप मोठे गठ्ठे दिसतात आणि ते तुम्ही अगदी सहज पाहू शकता जर तुम्ही इतर सिमेंट्स पाहिल्यास उदाहरणार्थ कॅल्शियम किंवा अॅल्युमिनेटमध्ये तुम्हाला काही समस्या येऊ शकतात जसे की जेव्हा तुम्हाला भरपूर एट्रिंजाइटचे सॅम्पल्स मिळतात कारण ते कोरडे केल्यावर भरपूर पाणी वाया जाते आणि हे सॅम्पल्स तयार होत नाहीत सूक्ष्म विश्लेषण अर्थातच खूप महत्वाचे आहे आणि आपण त्याबद्दल नंतर परिमाणाच्या बाबतीत बोलणार आहोत त्यामागे पुष्कळ तपशिल आहेत आणि त्यातले बरेचसे पुस्तकात लिहिलेले आहे पण त्यावरही आपण एक पेपर आणि साहित्याचे वर्णन लिहिले आहे आता तुम्हाला काही मायक्रॉनचा हा मोठा परस्परसंवाद व्हॉल्यूम मिळाला आहे त्यामुळे तुम्ही वरील प्रतिमेत पाहू शकता तुम्हाला हे बीम खराब झाले आहे ही जागा अगदी लहान दिसते आहे पण खरं तर नमुन्याच्या खाली आहे जर तुम्हाला तो आकृती सुरुवातीला आठवत असेल तर आपण प्रत्यक्षात अशा प्रकारच्या आकाराच्या क्षेत्राचे विश्लेषण करत आहोत ज्यामध्ये सामान्यत इतर टप्प्यांसह CSH मिक्स्ड मिक्स असेल आणि जर आपण प्लॉट बनवले तर आपण ते इंटरमिक्शिंग पाहू शकतो वर आपण वापरत असलेले दोन सर्वात उपयुक्त प्लॉट्स आहेत आपल्याकडे सिलिकॉन कॅल्शियमच्या विरूद्ध अमोनियम कॅल्शियम असलेले एक असू शकते आणि तेथे आपल्याला CSH साठी बिंदूंचा हा क्लस्टर दिसतो आणि जेव्हा आपल्याकडे बिंदू असतो तेव्हा तो रेषेवर जात असतो कॅल्शियम हायड्रॉक्साईडचे मिश्रण असेल जेव्हा आपल्याकडे वर जाणारे बिंदू असतील तेव्हा हे AFm फेज किंवा एट्रिंगाईटचे मिश्रण असेल आणि सामान्य मोनो फेज आणि एट्रिंगाईट यांच्यातील फरक ओळखण्यासाठी इतर प्लॉट असणे देखील खूप उपयुक्त ठरू शकते जिथे आपल्याकडे आता आहे सल्फरकॅल्शियम विरुद्ध अॅल्युमिनियमकॅल्शियम आणि येथे आपण पाहतो की अत्यंत सूक्ष्म CSH हे एट्रिंजाइट आणि मोनोसल्फेटच्या थोड्या प्रमाणात मिसळलेले आहे तर हे खरोखर उपयुक्त ठरू शकते आणि जसे आपण बोलणार आहोत त्याप्रमाणे तुम्ही या क्लस्टरच्या टोकाचा वापर करू शकता हा सर्वात कमी मिश्रित बिंदू आहे हे रचनेचे चांगले मूल्य आहे सी एस एच ची वास्तविक रचना आहे आता आपण प्रमाणीकरणासाठी ग्रे लेव्हल्स च्या आधारे प्रतिमा विश्लेषण देखील वापरू शकतो आणि लोक मला नेहमी म्हणतात "ठीक आहे तुम्ही पॉली सेक्शनवर मोजता ते क्षेत्र व्हॉल्यूम अपूर्णांक सारखेच आहे हे तुम्हाला कसे कळेल " मला चांगले माहित आहे ते खूप चांगले आहे कारण ते 1848 मध्ये आधीच सिद्ध झाले होते म्हणून 150 वर्षांपूर्वी हे गणितीयदृष्ट्या सिद्ध झाले होते जर तुम्ही पृष्ठभागावरील क्षेत्रफळाचे अंश मोजले तर ते सॅम्पल प्रदान करणार्या व्हॉल्यूम अंशाप्रमाणेच असते जे सांख्यिकीयदृष्ट्या समस्थानिक आहे तुमच्याकडे फारसे प्राधान्य दिलेले नाही आणि तुमचा सॅम्पल प्रदान करणे पुरेसे आहे त्यामुळे तुम्हाला चांगले सॅम्पलिंग करावे लागेल आणि खरं तर तुम्ही लाइन इंटरसेप्ट्स देखील करू शकता किंवा तुम्ही पॉइंट मोजणी करू शकता ते सर्व समतुल्य आहेत आपल्याला त्याबद्दल काळजी करण्याची गरज नाही हे गणिताने सिद्ध केले आहे की कोणतीही समस्या नाही जर तुम्हाला कण आकार वितरणासारख्या इतर गोष्टी पहायच्या असतील तर ते खूप कठीण आहे मुळात मी याची जोरदार शिफारस करत नाही कारण ते किचकट आहे परंतु आपल्याला येथे जाण्यासाठी वेळ मिळाला नाही त्यामुळे हे अतिशय उपयुक्त आहे विशेषत हायड्रेशनची डिग्री पाहण्यासाठी कारण या टप्प्यात फरक करणे सर्वात सोपे आहे येथे प्रतिक्रिया न केलेले सिमेंटचे दाणे आहेत आपण ग्रे लेव्हल हिस्टोग्राममध्ये पाहू शकतो आपण अभिक्रिया न केलेल्या सिमेंटच्या दाण्यांचे हे उच्च पातळी पाहू शकतो आपण येथे थ्रेशोल्ड बनवू शकतो आवाज साफ करण्यासाठी आपण थोडेसे फिल्टरिंग करू शकतो ते क्षेत्र आपण ओळखू शकतो आणि नंतर आपण पाहतो की आपल्याकडे निर्जल व्हॉल्यूम फ्रॅकशन आहे या एका प्रतिमेमध्ये सोळा पॉइंट एक पाच टक्के आहे जर आपल्याकडे पॉइंट चार वर पॉइंट चार असे पाण्याचे सिमेंट गुणोत्तर असेल तर निर्जलाचे मूळ प्रमाण अंदाजे चाळीस टक्के असेल तर येथे आपल्याला माहित आहे की आपल्याला पंचाहत्तर टक्के किंवा त्याहून अधिक प्रमाणात हायड्रेशन मिळाले आहे अर्थात जर तुम्ही फक्त एका प्रतिमेवर ते केले जे फार विश्वासार्ह नाही तर आपण सर्वसाधारणपणे सरासरी शंभरपेक्षा जास्त प्रतिमा तुम्हाला कमी सोडू शकत नाही परंतु जर तुमचे मशीन स्वयंचलित प्रतिमा करू शकत असेल तर तुम्ही सहजपणे शंभर प्रतिमा संकलित करू शकता तास किंवा अधिक यास फार वेळ लागत नाही आणि इथे आपण पाहतो की जर आपण हायड्रेशनची डिग्री मोजण्यासाठी प्रतिमा विश्लेषणाचा वापर केला किंवा आपण क्ष किरण विवर्तन रिएटवेल्ड वापरत असाल तर आपण आधी बोललो आहोत की आपण दोन तंत्रांमध्ये खूप चांगला करार करू शकतो हा एक प्रकार आहे जो तुम्हाला माहीत आहे एक प्रकारचा प्रमाणीकरण आहे दुसरा आपण पाहतो की समस्या अगदी कमी वेळातच येते अगदी कमी वेळातच आपण S E M द्वारे हायड्रेशनची डिग्री जास्त मानतो कारण खूप लहान कण शोधण्यात अडचण येते त्यामुळे तुम्हाला फारच लहान कण घेणे अवघड दिसत आहे परंतु एक दिवसभरही थोडे कण शिल्लक राहिलेले नाही त्यामुळे समस्या कमी होते जर तुम्हाला सच्छिद्रता पहायची असेल तर ते खरोखरच आव्हानात्मक आहे कारण येथे आपण पाहिल्यास येथे प्रश्न आहे सीमा कोठे आहे आपण सीएसएच आणि सच्छिद्र रचना यांच्यातील कठोर सीमा पाहू शकत नाही अंशतः रिझोल्यूशनमुळे तंत्र पण अंशतः CSH च्या स्वरूपामुळे ही अतिशय सुरेख अतिशय सुरेख रचना आहे तुम्ही सच्छिद्रतेचे प्रमाण निश्चित करू शकत नाही आपण त्याकडे परत येऊ पुढील व्याख्यानात तुम्ही तुलनात्मक मोजमाप करू शकता जर तुम्हाला एक सॅम्पल आणि दुसर्यामध्ये तुलनात्मक मोजमाप करायचे असेल जोपर्यंत तुम्ही समान प्रकारचे थ्रेशोल्डिंग तंत्र वापरत आहात तोपर्यंत तुम्ही काय वापरता याने जास्त फरक पडत नाही त्यामुळे सामान्यतः आपण इंटरसेप्ट घेऊ शकतो आणि नंतर आपण ते थ्रेशोल्ड करू शकतो आणि मोठ्या छिद्रांचे वितरण दृश्यमानपणे पाहू शकतो आपण बहुतेक पोर्ट गमावत आहोत तरआपण SEM द्वारे मोजलेली सच्छिद्रता आणि NMR द्वारे मोजलेली सच्छिद्रता यांच्यात वरची तुलना आहे जी आपण पुढील व्याख्यानात पाहणार आहोत आणि आपण पाहतो की आपल्याला 28 दिवस मिळतील तेव्हा आपण SEM द्वारे काहीही पाहू शकत नाही परंतु तरीही NM R ने भरपूर सच्छिद्रता सोडली आहे त्यामुळे विशेषत ज्यास्त वेळात फक्त तुम्हाला व्हिज्युअलायझेशन visualization देण्याशिवाय ती इतकी उपयुक्त सच्छिद्रता नाही आपण राखाडी पातळीची माहिती रासायनिक माहितीसह जोडू शकतो आणि पूरक सिमेंटीशिअस सामग्रीचे प्रमाण शोधण्यासाठी हे खूप चांगले आहे म्हणून जर आपण स्लॅगचे उदाहरण घेतले तर स्लॅगमध्ये एक अतिशय अचूक राखाडी पातळी असते परंतु ती काही निर्जल अवस्थांसह ओव्हरलॅप होऊ शकते परंतु स्लॅगबद्दल वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट म्हणजे सामान्यतः मॅग्नेशियम असलेली एकमेव सामग्री आहे म्हणून जर तुम्ही मॅग्नेशियम नकाशा बनवलात तर तुम्हाला स्लॅगचे दाणे चांगले दिसतात तुम्ही विविध फिल्टर्स लावू शकता त्यानंतर तुम्ही स्लॅगचे दाणे अगदी स्पष्टपणे ओळखू शकता आणि स्लॅगच्या प्रतिक्रियेची डिग्री मोजण्यासाठी हे कदाचित सर्वोत्तम तंत्र आहे फ्लाय अॅश अधिक क्लिष्ट आहे कारण येथे आता ग्रे लेव्हल्स अत्यंत परिवर्तनीय आहे तर आपल्याला एक अत्यंत परिवर्तनशील राखाडी पातळी मिळाली आहे आपल्याला एक अत्यंत परिवर्तनशील रसायनशास्त्र देखील मिळाले आहे भिन्न बिंदू फ्लॅश कणांच्या बिंदू विश्लेषणामध्ये ते सर्वत्र आहेत परंतु आपण अलीकडे एक नवीन तंत्र विकसित केले आहे जिथे आपण संपूर्ण रासायनिक नकाशा घेतो तर फ्लाय अॅशमधील पॉइंट्सचे हे सर्व विश्लेषण असे आहे की ते फारसे चांगले नाही कारण तुम्हाला दिसत आहे की तुम्हाला सर्वत्र फक्त पॉइंट मिळाले आहेत परंतु तुम्ही आता त्या डेटावर वैयक्तिक क्षेत्रातील बिंदूंची घनता पाहण्यासाठी प्रक्रिया केली तर तुम्ही हे करू शकता वरीलप्रमाणे नकाशामध्ये त्याचे रूपांतर करू नका आणि आता आपण स्पष्टपणे पाहू शकतो की आपल्याला भिन्न झोन आहेत जिथे आपल्याला वेगवेगळ्या फ्लाय अॅश रचना मिळाल्या आहेत आणि आपण ते प्रत्यक्षात वर्गीकरण करण्यासाठी वापरू शकतो म्हणून वर आपण वेगवेगळ्या झोनचे वर्गीकरण केले आहे आणि नंतर तुम्ही मूळ प्रतिमेकडे परत जाऊ शकता आणि तुम्ही पाहू शकता की या झोन तीनमध्ये फ्लाय अॅश काय आहे आणि झोन चारमध्ये काय आहे आणि मग आपण प्रत्यक्षात व्यक्तीकडे पाहू शकता या सर्व फ्लाय ऍशेसची रासायनिक रचना तर ही एक पद्धत आहे जी आपण प्रकाशित केली आहे आणि आता ती फ्लाय ऍशेसचे विविध प्रकार मोजण्यासाठी आणि त्यांच्या हायड्रेशनचे प्रमाण मोजण्यासाठी वापरली जाऊ शकते साधारणपणे तुम्हाला माहीत आहे की हे थोडेसे वेळ घेणारे आहे हे संपूर्ण रासायनिक नकाशे गोळा करण्यासाठी तुम्हाला खरोखरच सुमारे दोन तास घालवावे लागतील आणि कोणत्याही प्रकारचा सांख्यिकीय अर्थ काढण्यासाठी तुम्हाला 20 किंवा 30 नकाशे आवश्यक आहेत कदाचित तुम्हाला वीस किंवा दहा मिळतील दूर आणि म्हणून जर तुम्ही रात्रभर गोळा केले तर तुम्हाला वैध मापन मिळविण्यासाठी पुरेसा डेटा मिळू शकेल परंतु ते सावकाश आहे तर आपल्याकडे इतर बरीच उदाहरणे आहेत आपण अल्कली सिलिका प्रतिक्रिया पाहू शकतो आपण स्टॅटिक सल्फेट अटॅक पाहू शकतो ही उदाहरणे आणि संदर्भ आहेत जे लिहिलेले आहेत आणि या धड्यात तुम्ही त्या अधिक तपशीलाने पाहू शकता जेव्हा तुम्ही प्रतिमा विश्लेषण करत असाल तेव्हा तुम्हाला हे लक्षात ठेवावे लागेल की तुम्ही वेगवेगळ्या प्रतिमांमधील मानक विचलनातील त्रुटी पाहू इच्छित नाही कारण ते नैसर्गिकरित्या जास्त असेल आपल्याला स्टॅंडर्ड त्रुटी पाहण्याची आवश्यकता आहे तर ही आहे प्रतिमांच्या संख्येच्या वर्गमूळाने भागलेले स्टॅंडर्ड विचलन SESD√N where Nमापनांची संख्या म्हणून जर तुमच्याकडे पेस्ट असेल आणि तुम्हाला हायड्रेशनची डिग्री मोजायची असेल तर वीस पुरेसे आहेत परंतु शंभरची शिफारस केली जाते कंक्रीट जे अधिक विषम आहेत आपल्याला किमान शंभर हवे आहेत आणि जर तुम्हाला I T Z सारखे विशिष्ट क्षेत्र पहायचे असेल तर तुम्हाला आणखी बरेच काही पहावे लागेल तर फक्त हे व्याख्यान पूर्ण करण्यासाठी ट्रान्समिशन इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपवर एक झटपट नजर टाकणे ते खरोखर खूप उच्च रिझोल्यूशन मिळाले आहे परंतु तुमच्या समस्या म्हणजे तुम्हाला टी ई एम मध्ये मर्यादित प्रवेश मिळाला आहे ते सामान्यतः एस ई एम इतके उपलब्ध नाहीत सॅम्पल तयार करणे शिकणे खूप कठीण आहे यास एक वर्ष लागू शकते आणि तरीही आपण एका वेळी पाहू शकता असे खूप लहान क्षेत्र मिळतील ते बीमच्या नुकसानास देखील अतिसंवेदनशील असतात तर फक्त एक झटपट उदाहरण वर आपल्याला एक जुनी पेस्ट दिसत आहे आणि आपण येथे या प्रतिमेत पाहू शकता की आपण CS H ची अतिशय सुरेख रचना पाहू शकता या प्रकारच्या प्लेट्सची रचना येथे जवळपास केली जाते काही मिनिटांनंतरही आपण हे करू शकता हे पहा की बुडबुडे वाढू लागले आहेत आणि तुम्ही साहित्यातील ती सुरेख रचना आणि बरेच मायक्रोग्राफ गमावले आहेत तुम्ही पाहू शकता ते फक्त या बुडबुड्यांवर अशा प्रकारे लक्ष केंद्रित करतात ही केवळ त्या हायड्रेट्समधील पाण्याची एक कलाकृती आहे बाष्पीभवन होत आहे म्हणून तुम्ही खूप सावधगिरी बाळगली पाहिजे परंतु जेव्हा तुम्ही ते बरोबर करता तेव्हा तुम्हाला वरीलप्रमाणे सुंदर प्रतिमा मिळू शकतात ही माझी आवडती प्रतिमा आहे त्या क्षणी ही चुनखडी कॅल्साइट क्ले सिमेंटची आहे म्हणून आपण कॅल्साइट मातीचे कण पाहू शकतो आणि नंतर आपल्याला हे अतिशय सूक्ष्म C S H मिळाले आहे आणि आपण पाहू शकता की ही सूक्ष्म रचना किती घनता आहे त्यामुळे टिकाऊपणाच्या बाबतीत कोणत्याही आक्रमक एजंटला C S H मधील सुमारे 10 मायक्रॉनच्या या सुरेख रचनांमध्ये खरोखरच प्रवेश करणे आवश्यक आहे आणि आपण सच्छिद्रतेवरील पुढील व्याख्यानात याबद्दल थोडे अधिक बोलणार आहोत T E M हे अधिक अचूक रासायनिक विश्लेषणासाठी विशेषतः उपयुक्त आहे तर हे तुम्हाला क्लस्टर्सचे प्रकार दाखवते आपण SEM मध्ये पाहिले आणि आता TEM मधील पॉइंट्स आणि तुम्ही पाहू शकता की पॉइंट्स खरोखरच पडताळणी करतात की जर आपण या वितरणाची ही बाह्य किनार SEM मध्ये घेतली तर हे जवळपास आहे CSH ची मिश्रित रचना आणि हे सर्व पेपरमध्ये लिहिलेले आहे जिथे आपण खरोखरच सिमेंट पेस्टमध्ये कॅल्शियम अल्युमिनेट सिलिकेट हायड्रेटची रचना कशी ठरवायची याबद्दल खूप तपशीलवार विचार केला म्हणून फक्त थोडक्यात सांगायचे तर ते खरोखरच एक अतिशय समृद्ध तंत्र आहे ते करणे सोपे नाही आणि सॅम्पल तयार करणे खरोखरच महत्त्वाचे आहे हा या भागाचा शेवट आहे धन्यवाद